लिनिअर मोमेंटम अँड अन्गुलर मोमेंटम क्यारीड बाय एलेक्ट्रोमाग्नेटीक फिल्ड्स आपण उर्जा वाहणाऱ्या इलेक्ट्रोमाग्नेटीक क्षेत्रांबद्दल शिकलो आहोत मला तुम्हाला केवळ हे सांगायचे आहे की S जो आपण 1 μ0 असा लिहिला S चा माग्नितुड लिहिणे सोपे आहे तो उर्जा घटक आहे उर्जा घनमान गुणिले c म्हणून ही सरावपत्रिका मी तुमच्यासाठी ठेवतो म्हणून तुम्हाला माहितेय की हे असे आहे की जर एका भांड्यात पाणी किंवा दुसरे काही ρ घनमानाचे द्रव असेल आणि ते v गतीने वाहत असेल तर प्रती वेळेसाठीचा पाण्याचा प्रवाह बरोबर घनमान गुणिले गती होय त्याचप्रमाणे प्रती वेळेसाठीचा उर्जेचा प्रवाह बरोबर u गुणिले c होय S10EB Su c आता मी असे म्हणतो आहे कारण मी हे मोमेंटम समीकरणात वापरणार आहे जे मी आता इथे वापरणार आहे आता ओळख करून देतो इलेक्ट्रोमाग्नेटीक क्षेत्र मोमेंटम वाहतात आणि हे आपण जसे पोंटिंग वेक्टर साठी काढले अगदी त्याच पद्धतीने काढू शकतो केवळ हे डेरीवेशन थोडेसे जास्त किचकट आहे आणि या कोर्स च्या पातळीच्या बाहेरील आहे म्हणून मी केवळ हे डायमेन्शन पद्धतीने सांगेन की S म्हणजे प्रती युनिट वेळेसाठीचा प्रती क्षेत्रफळासाठीचा उर्जा प्रवाह होय त्याचे डायमेन्शन बरोबर M v2 L2 गुणिले वेळ हे मोमेंटम किंवा मोमेंटम ची घनता याच्याशी संबंधित आहे time मोमेंटम घनता बरोबर MvL3 हे त्याचे डायमेन्शन आहे म्हणून हे याच्या डायमेन्शनशी अश्याप्रकारे संबंधित आहे S वेक्टर बरोबर Sc2 c ही प्रकाशाची गती आहे Momentum densityMvL3Sc2 याचा अर्थ असा की जर तिथे काही भागामध्ये जर E क्षेत्र आहे आणि B क्षेत्र आहे तर त्या भागात तिथे या क्षेत्रामध्ये मोमेंटम सामग्री आहे म्हणूनप्रती घनमानासाठीची मोमेंटम घनता मोमेंटम बरोबर Sc2 बरोबर 1c2 गुणिले 1μ0 E क्रॉस B होय 1c2 बरोबर μ0ε0 असल्यामुळे हे आपण असे लिहू शकतो मोमेंटम घनता बरोबर ε0ExB असे लिहू शकतो म्हणून याचा अर्थ असा की इथे या भागामध्ये मी जर हे छोटे घनमान घेतले जिथे E आणि B अशी दोन्ही क्षेत्रे आहेत तर या घनमानात असलेले प्रती युनिट घनमानासाठीचे मोमेंटम बरोबर ε0ExB होय ही मोमेंटम ची घनता आहे साहजिकच तिथे मोमेंटम चा प्रवाह आहे जो आहे c गुणिले मोमेंटम ची घनता हे मी उर्जा प्रवाहासाठी जसे म्हटले तसे आहे आणि हे 1c गुणिले S असे होईल ते बरोबर 1c गुणिले 1 μ0 ExB होय S1c10EB आता मी ज्याच्याशी संबंधित आहे ते म्हणजे मोमेंटम घनता इलेक्ट्रोमाग्नेटीक क्षेत्र मोमेंटम वाहते आणि या सूत्राचे प्रात्यक्षिक एका उदाहरणाव्दारे मी आता करणार आहे म्हणून आपण हे उदाहरण सोडवू या मी हे उदाहरण घेतो समजा माझ्याकडे प्रभाराच्या दोन शीट्स आहेत वरची प्रती क्षेत्रफळ σ आणि खालची प्रती क्षेत्रफळ -σ इतका प्रभार वाहते म्हणून या दोघांमध्ये तिथे विद्युत क्षेत्र आहे विद्युत क्षेत्र बरोबर σε0 इतक्या माग्नितुड चे आहे समजा आता ते पृष्ट्भाग विद्युत प्रवाह वाहतात जे वरच्या प्लेट च्या उजवीकडे आणि खालच्या प्लेट च्या डावीकडे जातात E0 तर अम्पिअर च्या सिद्धांताप्रमाणे Ampere's law तुम्ही हे लगेच काढू शकता की बाहेरील क्षेत्र B बरोबर 0 आणि आतील B हे या दिशेने असेल म्हणून हे असे होईल या पडद्याच्या आत जाईल आणि त्याचा माग्नितुड Kμ0 होईल म्हणून S वेक्टर चा माग्नितुड बरोबर 1 μ0ExB बरोबर σKε0 बरोबर μ0σK होय ही मोमेंटम घनता आहे किंवा या भागातील प्रती घनमानासाठीचे मोमेंटम होय B0KS10EBσK0 Momentum density1c2σK00σK हे आपण कसे दाखवणार आहोत की ही मोमेंटम घनता इथे आहे मी K Kडॉट इतक्या रेट ने बंद करतो जेव्हा हा विद्युत प्रवाह K आपण बंद करतो त्यामुळे हे चुंबकीय क्षेत्र कमी होते जर तुम्ही या पुठ्या मध्ये जाणारे क्षेत्र कमी केले आपण पुढच्या स्लाईड वर जाऊया तर आपण काय करत आहोत की आपल्याकडे या दोन शीट्स आहेत त्या मी या रेषांनी दाखवतो आहे σ आपल्याकडे खालच्या दिशेने जाणारे विद्युत क्षेत्र आहे आपल्याकडे पृष्ट्भागाकडून जाणारा विद्युत प्रवाह K हा असा जातो आहे K या दिशेने जातो आहे आणि आपल्याकडे चुंबकीय क्षेत्र हे असे जाते आहे K जरी फ्यारडे च्या सिद्धांतानुसार Faraday's law खाली आणला आहे कारण B कमी होत आहे म्हणून आतमध्ये आपल्याला विद्युत क्षेत्र मिळेल आणि तुम्ही हे सहज काढू शकता आता B आता जात आहे मला या सारख्याच दिशेने असलेले चुंबकीय क्षेत्र निर्माण करणारे विद्युत क्षेत्र हवे आहे तर इथे इंदुस्ड विद्युत क्षेत्र निर्माण झाले आहे विद्युत क्षेत्र हे या प्लेट ना समांतर आहे वरच्या प्लेट ला उजवीकडे आणि खालच्या प्लेट ला डावीकडे जाणारे आहे हे कर्ल E इंदुस्ड बरोबर -dBdt वरून मिळते स्टोक चा सिद्धांत Stoke's law वापरून मी विद्युत क्षेत्राचा माग्नितुड काढू शकतो आणि मी हे कसे करीन E B∂t मी वरती आणि खालच्या बाजूला एक छोटा l लांबीचा लूप घेईन आणि या प्लेट्स मधील अंतर d घेईन नंतर इंटीग्रल E dl बरोबर -dBdt daयावरून मला E गुणिले l गुणिले 2 मिळेल हे मला वरच्या आणि खालच्या मधून मिळाले आणि मी हे असे घेतो आहे हे मी थोडे लवकर घेतो आहे कारण तुम्हाला आतापर्यंत हे वापरता येते 2El बरोबर प्रवाहातील बदल जो आहे μ0K डॉट गुणिले क्षेत्रफळ ते आहे l गुणिले d आता परत l रद्द करूया आणि मला इंदुस्ड विद्युत क्षेत्र E बरोबर μ0K d2 मिळेल हे इंदुस्ड विद्युत क्षेत्र आहे याची दिशा वरच्या प्लेट वर ही अशी आहे मला हे परत स्पष्ट करुद्या आणि खालच्या प्लेट वर हे विरुद्ध दिशेने आहे आणि त्याचा माग्नितुड μ0K d2 आहे म्हणून तो σ आणि -σ वर फोर्स लावेल वरच्या प्लेट वरील फोर्स बरोबर E गुणिले σ प्रती क्षेत्रफळ होय dE0d2dKdt म्हणून हे खालच्या प्लेट वर देखील μ0d2K σ प्रती क्षेत्रफळ असे मिळेल फोर्स उजव्या दिशेने आहे परत μ0d2K σ इतका म्हणून संपूर्ण प्रणाली वरील संपूर्ण फोर्स बरोबर μ0 d K σ होय आणि हा या प्रणालीतील प्लेट्स च्या मोमेंटम च्या ddt असला पाहिजे हे मोमेंटम कोठून येते हे मोमेंटम कुठल्यातरी इलेक्ट्रोमाग्नेटीक क्षेत्रामुळे जे कमी होत आहे येते असे मी आता दाखवणार आहे Net force0dσdKdtddt आणि म्हणून इलेक्ट्रोमाग्नेटीक क्षेत्र कमी होत आहे आणि त्याचे मेक्यानिकल मोमेंटम मध्ये रुपांतर होत आहे आधीच्या स्लाईड मध्ये आपण दाखवले की मोमेंटम ची घनता μ0σK होती तर मोमेंटम ची घनता μ0σK आहे संपूर्ण मोमेंटम प्रती क्षेत्रफळ हे घनमान प्रती क्षेत्रफळ बरोबर μ0σK क्षेत्रफळ एक आहे आणि उंची dμ0σKt आहे तर या प्लेट्स मध्ये आपल्याकडे काय आहे की प्रती क्षेत्रफळातील मोमेंटम बरोबर μ0σKd आणि जर आपण K बंद केला तर प्रती वेळेसाठीचा मोमेंटम बदल प्रती वेळेसाठीच डेल्टा मोमेंटम बरोबर μ0σK डॉट d मिळेल हे प्लेट्स चे मोमेंटम आहे तर आपण हे सहजपणे पाहू शकतो की जसा K कमी होतो प्लेट्स मधील क्षेत्राचे मोमेंटम कमी होत जाईल आणि ते प्लेट्स ना मिळेल momentumtime0σddKdt तर या सूत्राद्वारे आपण काय दाखवले की क्षेत्र मोमेंटम वाहते आणि ते प्लेट्स ना दिले जाते शेवटी जेव्हा आपण हे संपूर्ण वेळेसाठी इंटीग्रेट करतो संपूर्ण मोमेंटम μ0Kσd प्लेट्स च्या मोमेंटम मध्ये दिले जाते कारण जर मी μ0σK डॉट d वेळेसाठी इंटीग्रेट केले तर ते μ0σKd असे मिळते जे क्षेत्राचेप्लेट्स ना दिले जाणारे मोमेंटम आहे शेवटी जेव्हा आपण उर्जा घटकाबद्दल बोलत आहोत इलेक्ट्रोमाग्नेटीक क्षेत्राच्या एकरेषीय मोमेंटम बद्दल बोलत आहोत मी या तीन व्याख्यानांच्या संचांचा समारोप इलेक्ट्रोमाग्नेटीक क्षेत्र अन्गुलर मोमेंटम देखील वाहतात हे दाखवून करणार आहे आणि त्यात आश्चर्य करण्यासारखे काही नाही कारण जर तिथे मोमेंटम p आहे तर अन्गुलर मोमेंटम ची व्याख्या आहे r क्रॉस p आणि म्हणून एकरेषीय मोमेंटम बरोबर अन्गुलर मोमेंटम नेहमीच जोडलेले आहे मी एका उदाहरणाद्वारे याचे प्रात्यक्षिक करणार आहे Lrp तर एका विशिष्ट भागात जर ही इलेक्ट्रोमाग्नेटीक क्षेत्रे E आणि B आहेत आपण पहिले की S बरोबर 1μ0 ExB आहे प्रती युनिट घनमानासाठीचा मोमेंटम घटक बरोबर ε0ExB होय आणि म्हणून प्रती घनमानात असलेले अन्गुलर मोमेंटम बरोबर ε0 r xExB होय हे खरे आहे का हे खरे आहे पुन्हा एका उदाहरणाद्वारे आम्ही हे दाखवतो S10EB Momentumvolume0 Angular moemntumvolume0r× मी घेतो ते उदाहरण असे आहे की आपण एक सोलेनोइड घेतो ज्याच्या पृष्ट्भागावरील प्रभार σ किंवा प्रभार λ प्रती लांबी एवढा आहे याभोवती दुसरी सोलेनोइड आहे ज्यातून -λ इतका प्रभार वाहतो आणि त्याच्या पृष्ट्भागावरून देखील विद्युत प्रवाह वाहतो समजा उजव्या बाजूने आत जातो आणि डाव्या बाजूने बाहेर येतो तर पृष्ट्भागाकडून हा असा विद्युत प्रवाह आहे हा केवळ बाहेरील सोलेनोइड मधूनच पृष्ट्भाग विद्युत प्रवाह वाहतो समजा आतील सिलेन्ड्रीकल शेल ची त्रिज्या a आहे आणि बाहेरील शेल ची b आहे तर S करिता विद्युत क्षेत्र E 0 आहे मी सिलेन्ड्रीकल कोओर्डीनेटस वापरतो आहे जे a पेक्षा लहान आहे हे s a नि b मध्ये असेल तर 2π0s असे मिळेल आणि s जर b पेक्षा जास्त असेल तर 0 मिळेल कारण बाहेरील शेल मध्ये विद्युत प्रवाह आहे तर चुंबकीय क्षेत्र B बरोबर त्याचा माग्नितुड μ0K s B पेक्षा कमी असेल तर मिळेल आणि म्हणून तिथे a आणि b मध्ये मोमेंटम घनता ε0ExB मिळेल ती केवळ a आणि b मध्येच 0 असणार नाही नाहीतर 0 असेल E0 sa and sb 2π0s asb E क्षेत्राची दिशा आतील शेल पासून दूरच्या दिशेला आहे B क्षेत्र वरच्या दिशेने आहे हे आपण पाहूया तर ExB हे इथे बाहेर येत आहे आणि इथे आत जात आहे कारण B हे असे आहे म्हणून ExB आत जात आहे तर या एकत्र संचात माझ्याकडे काय आहे की तिथे इलेक्ट्रोमाग्नेटीक मोमेंटम शेलच्या उजव्या बाजूने बाहेर येत आहे आणि शेल च्या डाव्या बाजूने आत जात आहे आणि हे असे गोल जाते आहे म्हणून ते अन्गुलर मोमेंटम निर्माण करते म्हणून आता आपण ते काढूया तर मोमेंटम घनता ExB बरोबर ε0E बरोबर λ 2πε0S गुणिले B बरोबर μ0K होय तर त्यावरून ε0 रद्द होईल आणि λμ0K2πS मिळेल ही मोमेंटम घनता आहे Momentum density0K2πs तर माझ्याकडे काय आहे तर ही सोलेनोईड आणि ही बाहेरील सोलेनोइड आणि या भागामध्ये ही मोमेंटम घनता जी इथून बाहेर येते आहे आणि इथून आत जात आहे आणि त्याचा माग्नितुड जो आपण आताच काढला तो आहे λμ0K2πS सामान्य अक्षाभोवती अन्गुलर मोमेंटम ची घनता किती आहे मला हा सामान्य अक्ष जो मधून जातो आहे तो असा बनवू दे तर ती मिळेल s गुणिले मोमेंटम घनता म्हणून हे होईल λμ0K2π संपूर्ण अन्गुलर मोमेंटम घटक किती असेल Angular momentum densityabout the common axisS×momentum density0K2π तर या बिंदुला संपूर्ण अन्गुलर मोमेंटम ची दिशा ही खालच्या बाजूने आहे कारण हे s क्रॉस क आहे ते या बाजूला खालच्या दिशेने आहे हे S क्रॉस K खालच्या दिशेने आहे म्हणून हे खालच्या दिशेने आहे आणि म्हणून संपूर्ण अन्गुलर मोमेंटम बरोबर λμ0K2π असे मिळेल नंतर या शेल मध्ये आणि प्रती युनिट लांबी साठी संपूर्ण अन्गुलर मोमेंटम बरोबर 2 π S d s गुणिले युनिट लांबी जी आहे 1 आणि त्यामुळे हे a ते b पर्यंत जर आपण 2 π रद्द केले तर λμ0K 2 असे या दोन शेल मधील संपूर्ण अन्गुलर मोमेंटम मिळेल 2πsds0K2π तर जर मी हे या भागात प्रती युनिट लांबी साठी केले प्रती युनिट लांबी साठी अन्गुलर मोमेंटम बरोबर λμ0K2 मिळेल परत आपण तेच वापरूया K कमी करू K कमी केला की क्षेत्र B हे असे खाली जायला लागेल जसे क्षेत्र खाली जायला लागेल तसे क्षेत्र कमी कमी होत जाईल म्हणून B मधील बदल विद्युत क्षेत्र निर्माण करेल आणि हे विद्युत क्षेत्र कसे असेल विद्युत क्षेत्र हे असे असेल की ते सारख्याच दिशेने क्षेत्र निर्माण करेल आणि म्हणून विद्युत क्षेत्राची दिशा ही अशी असेल इथे आत जाणारी आणि या बाजूने बाहेर येणारी स्टोक च्या सिद्धांतानुसार मी मध्यापासून S अंतरावर विद्युत क्षेत्र काढू शकतो ते आहे 2πSE बरोबर πS2 गुणिले B डॉट बरोबर πS2μ0K डॉट हे विद्युत क्षेत्राचे सूत्र आहे तर परत मी जर S रद्द केला एक S निघून जाईल π निघून जाईल आणि मला विद्युत क्षेत्र बरोबर μ0K डॉट 2S मिळेल हे निर्माण झालेले विद्युत क्षेत्र आहे E0s2dKdt तर आतील सिलेंडर पृष्ट्भागावर क्षेत्र E बरोबर μ02Kडॉट a आणि बाहेरील सिलेंडर पृष्ट्भागावर E बरोबर μ02Kडॉट b मिळेल परंतु आतील पृष्ट्भागावर प्रभार λ आहे आणि बाहेरील पृष्ट्भागावर प्रभार -λ आहे आणि म्हणून फोर्सेस हे वेगवेगळ्या दिशांना असतील विद्युत क्षेत्र हे बाहेरील पृष्ट्भागाकडून आत जाते आहे आणि या बाजूने बाहेर येते आहे म्हणून ऋण चिन्हामुळे फोर्स विरुद्ध दिशेला मिळेल आतील वर्तुळावर तुम्ही E च्या दिशेनेच असाल Einnercylindersurface02adKdt Eoutercylindersurface02bdKdt या विद्युत क्षेत्रामुळे बाहेरील शेल वर असलेला फोर्स बरोबर प्रती युनिट लाम्बिसाठीचा λ बरोबर 2πb प्रती लांबी बरोबर प्रती लांबी गुणिले σ σही पृष्ट्भागावरील प्रभाराची घनता आहे गुणिले विद्युत क्षेत्र आणि हे आहे λ म्हणून हे बरोबर λ गुणिले E जे आपण अगोदरच पहिले आहे की ते आहे μ0Kडॉट b2 आणि म्हणून बाहेरील शेल वरील टोर्क़ बरोबर λμ02K याचप्रकारे तुम्ही आतील शेल वरील टोर्क काढू शकता आणि तो होईल λμ0Kडॉट2a2 याचे ऋण चिन्ह असेल Force on the outer shell2πbσE0b2dKdt Torque on the outer shell 0b22dKdt Torque on the inner shell 0a22dKdt आणि म्हणून प्रणाली वरील संपूर्ण टोर्क बरोबर 02dKdt होय प्रणालीचे संपूर्ण अन्गुलर मोमेंटम बरोबर जेव्हा मी याचे K च्या सुरुवातीच्या संख्येपासून ती 0 होईपर्यंत इंटीग्रेशन करतो ती होईल 02K हे अन्गुलर मोमेंटम कुठून आले इलेक्ट्रोमाग्नेटीक क्षेत्र अन्गुलर मोमेंटम वाहते हे आपण अगोदरच दाखवले आहे आणि सुरुवातीला काढले आहे Net torque02dKdt Net angular momentum of the system02K तर म्हणून ते अन्गुलर मोमेंटम आता सिलेंडर ला दिले आहे आणि म्हणून आपल्याकडे काय आहे तर इलेक्ट्रोमाग्नेटीक क्षेत्र अन्गुलर मोमेंटम वाहतात आणि कुठल्यातरी प्रकियेतून शेल किंवा त्यांच्या भोवतीच्या प्रणालींना ते देतात आणि ते बरोबर परत मेक्यानिकल अन्गुलर मोमेंटम भागिले हे होय